इंट्रोड्युकशन टू मॅग्नेटोस्टॅटिक्स द बायो सावर्ट्स लॉ आपण आतापर्यंत चर्चा केली आहे इलेक्ट्रोस्टॅटीक्स बद्दल ज्याचा प्रमुख्याने संबंध होता चार्जेस मुळे तयार होणाऱ्या इलेक्ट्रिक फील्ड शी आता आपण चर्चा करणार आहोत मॅग्नेटोस्टॅस्टिक्स बद्दल आणि पाहणार आहोत की कशा पद्धतीने हाताळले जाते मॅग्नेटिक फिल्ड तुम्हाला थोडेसे बॅकग्राऊंड देण्यासाठी मी सांगतो कि मॅग्नेटिक फिल्ड हे मॅग्नेट मुळे येते तुम्ही शाळेमध्ये हे केले असेल जर आपण बार मॅग्नेट घेतला तर या त्याच्या दोन बाजू असतील N आणि S आणि जर मी प्लॉट केले फील्ड लाइन्स त्यांच्या भोवती तर ते अशा प्रकारे दिसेल तुम्ही फील्ड लाईन्स कसे प्लॉट करता आठवा इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आपण चार्ज वरील फोर्स दाखवले होते फिल्डच्या साह्याने मॅग्नेटोस्टॅस्टिक्स मध्ये मॅग्नेटिक फिल्ड हे ओळखले जाते मॅग्नेटिक कंपास च्या नीडल वरील टॉर्क च्या साह्याने जर तुम्ही मॅग्नेटिक कंपास ठेवले मॅग्नेटिक फिल्ड मध्ये तर हे फिरेल आणि अशा प्रकारे मला माहित होईल की इथे आहे मॅग्नेटिक फिल्ड आणि मॅग्नेटिक लाइन्स प्लॉट करण्यासाठी आपल्याला ठेवावा लागतो कंपास आणि बाण ड्रॉ करावे लागतात जे जातात कंपास च्या साऊथ पासून नॉर्थ कडे आपल्याला आढळून येते की मॅग्नेटिक लाइन्स फॉलो करतात सेम पॅटर्न इलेक्ट्रिक डायपोल मुळे तयार झालेल्या फिल्ड प्रमाणे यामुळे सहाजिकच आपण डिफाइन करायला हवा मॅग्नेटिक डायपोल आणि मी म्हणेन मॅग्नेटिक फिल्ड मी दाखवणार आहे B च्या साह्याने B r आहे एखादा कॉन्स्टंट जो अवलंबून असेल युनिटवर नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट डॉटेड विथ r r 3 मायनस m भागिले r क्यूब हे समांतर आहे ज्या प्रकारे आपण डिफाइन केला होता इलेक्ट्रिक फील्ड इलेक्ट्रिक डायपोल साठी जो होता 1ओवर 4π ε0 जो मी रिप्रेझेंट करत आहे c च्या साह्याने मॅग्नेटिक फिल्ड च्या केस मध्ये हे 3 p डॉट r r मायनस p ओवर r क्यूब असेल rr pr3 दुसरी गोष्ट जी आपण ऑब्झर्व करतो मॅग्नेटिक फिल्ड च्या बाबतीत ती म्हणजे इथे असे पॉईंट नाहीत जिथे फिल्ड कॉन्व्हर्ज होते किंवा डायव्हर्ज होते याचा अर्थ जरी इलेक्ट्रिक फिल्ड मध्ये तुम्ही पाहिले असेल कि चार्ज q आपल्याला देतो फिल्ड लाइन्स त्याप्रकारे मॅग्नेटिक केस मध्ये तुम्हाला कधीच मिळणार नाही पॉईंट जिथे असे घडेल मॅग्नेटिक फिल्ड लाईन्स नेहमीच एकमेकांवर क्लोज होतात म्हणजेच चार्जेस प्रमाणे फ्री मॅग्नेटिक पोल नसतात तर हा एक फरक आहे जरी मॅग्नेटिक फिल्ड चा फॉर्मुला आपल्याला ओळखीचा वाटत असला डायपोलच्या इलेक्ट्रिक फील्ड च्या फॉर्मुला प्रमाणे इथे फ्री मॅग्नेटिक पोल नसतात याच्यावरून एक गोष्ट तुम्ही नोटीस करू शकता ती म्हणजे डायवरजन्स ऑफ B हा नेहमी 0 असतो कारण डायवरजन्स संबंधित आहे सोर्स शी परंतु या केसमध्ये इथे स्वतंत्र सोर्स नाहीत ज्याच्यापासून सर्व लाईन्स येतील किंवा जिथे सर्व लाईन्स कॉन्व्हर्ज होतील कर्ल ऑफ B बद्दल काय जर तुम्ही पाहिलेत या लाइन्स कडे तर असे लक्षात येईल की ते कधीच स्वतःवर क्लोज होत नाहीत जर काही फील्ड लाईन्स स्वतःवर क्लोज होत नसतील तर त्याचा अर्थ होतो कि B डॉट dl हा 0 असणार नाही आणि म्हणून स्टोक्स थेरम नुसार डेल क्रॉस B हा 0 असणार नाही dl≠0 B≠0 तर या ऑब्झर्वेशन पासून आपण पाहू शकतो की मॅग्नेटिक फिल्ड साठी किंवा डायपोल साठी मी लिहू शकतो B r एखाद्या कॉन्स्टंट प्रमाणे अशाप्रकारे μ0 ओवर 4π 3 r डॉट m r मायनस m ओवर r क्यूब मॅग्नेटिक मोनोपोल्स नाहीत आणि म्हणून डायवरजन्स ऑफ B असेल 0 लाईन्स स्वतःवर क्लोज होत आहेत म्हणून कर्ल ऑफ B ≠ 0 असेल याचा अर्थ मी B अशाप्रकारे लिहू शकणार नाही एखादा मायनस ग्रॅड V हे मी करू शकत नाही या ठिकाणी मॅग्नेटिक फिल्ड चा स्टडी थांबला असता व नवीन कनेक्शन मिळाले नसते ते कनेक्शन शोधून काढले ओरस्टेड त्याने शोधले कि मॅग्नेटिक फिल्ड हे तयार होते करंट मुळे तर पुढचा एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन आहे कि मॅग्नेटिक फिल्ड तयार होतात करंट मुळे फक्त इतकेच नाही तर आपण याच्यासाठी फॉर्मुला शोधू शकतो समजा माझ्याकडे आहे लूप कॅरिंग करंट I किंवा लार्ज करंट एलिमेंट लक्षात ठेवा हा नेहमी स्वतःवर क्लोज होतो म्हणून टोटल B ऍट पॉईंट r आपल्याला अशाप्रकारे लिहिता येतो μ0 ओवर 4 π हे कॉन्स्टन्स फिक्स होतील युनिट नुसार I dl क्रॉस r मायनस r प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब मी पुन्हा एकदा हे व्यवस्थितपणे लिहितो μ0 ओवर 4π I dl मी ठेवतो dl प्राईम जेणेकरून हा दाखवेल पॉईंट ऑफ इंटिग्रेशन क्रॉस r मायनस r प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब Br04πIdl×r rr r3 चला पाहूयात कि याचा अर्थ काय होतो मी घेतो पहिली केस इथे आहे लूप आणि मला शोधायचे आहे या पॉईंट वरील फिल्ड समजा हे आहे डिस्टन्स r वर आता मी घेईन स्मॉल एलिमेंट dl करंट च्या डायरेक्शन मध्ये तर करंटची किंवा dl प्राईम ची डायरेक्शन ठरवते की काय असेल डायरेक्शन dl चे हे आहे ऍट r प्राईम वेक्टर इथून ते माझ्या पोझिशन पर्यंत जिथे मला शोधायचे आहे मॅग्नेटिक फिल्ड जे आहे r मायनस r प्राईम मी कॅल्क्युलेट करेन आणि ऍड करेन या छोट्या छोट्या गोष्टी आणि सर्वांना एकत्र करेन त्यातून मला मिळेल मॅग्नेटिक फिल्ड तर या पॉईंटवर जर मी घेतला dl जो आहे या पेपरच्या प्लेनच्या डायरेक्शन मध्ये ही असेल r ची डायरेक्शन तर dl क्रॉस r जर मी हा क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर हे मला देईल उत्तर हे प्रोड्युस करेल फिल्ड आत मधल्या दिशेने जाणारे आणि मी हे छोटे छोटे कॉन्ट्रीब्युशन ऍड करेन या संपूर्ण लूप साठी आणि हे मला देईल नेट मॅग्नेटिक फिल्ड हे ओळखले जाते बायो सावर्ट्स लॉ Bio Savart's law म्हणून एक गोष्ट मी इथे सांगू इच्छितो ती म्हणजे हा लॉ व्हॅलिड आहे फक्त स्टेडी करंट साठी स्टेडी करंट म्हणजे असा करंट जो टाईम सोबत चेंज होत नाही जर करंट टाईम सोबत चेंज होत असेल तर नवीन टर्म येतील ते आपण नंतर पाहणार आहोत आता सध्या स्टेडी करंट साठी तुम्ही शोधू शकता मॅग्नेटिक फिल्ड या फॉर्मुला च्या साह्याने जेव्हा हे घडतं तेव्हा तुमच्याकडे अभ्यासासाठी खूप काही असेल कारण आता तुमच्याकडे आहे फॉर्मुला ज्याच्या मदतीने तुम्ही शोधू शकता मॅग्नेटिक फिल्ड च्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज यामुळे मॅग्नेटिक फिल्ड च्या स्टडी मध्ये मोठी झेप मिळाली चला काही एक्झाम्पल घेऊ बायो सावर्ट्स लॉ Bio Savart's law साठी पहिले एक्झाम्पल म्हणून मी घेत आहे लॉन्ग वायर ही क्लोज असेल आउट साइड वर याचा कोणत्याही गोष्टीवर परिणाम होणार नाही मला फिल्ड कॅल्क्युलेट करायचे आहे काही डिस्टन्स वर या डायरेक्शन ला आपण म्हणूयात x आणि वायर ची डायरेक्शन आहे y मला कॅल्क्युलेट करायचे आहे फिल्ड ऍट डिस्टन्स x वायर पासून आपण घेत आहोत हा प्लेन x y प्लेन म्हणून जर मी घेतला स्मॉल एलिमेंट dl प्राईम हा असेल डिस्टन्स x वर डिस्टन्स y असेल स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर y स्क्वेअर तर B ऍट x वेक्टर असणार आहे μ0 ओवर 4π I आऊट साईड असेल dl प्राईम क्रॉस r मायनस r प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब जे मी लिहू शकतो अशाप्रकारे μ0 I ओवर 4π इंटिग्रल dl प्राईम दुसरे काही नसून dy आहे y डायरेक्शन मध्ये क्रॉस r दुसरे काही नसून आहे डिस्टन्स x डायरेक्शन मध्ये मायनस y प्राईम y आहे y डायरेक्शन मध्ये भागिले x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर रेज टू 3 बाय 2 Bx04πIdl×r rr r304πIdyy×xx yyx2y232 नोटीस करा की मला इथे प्राईम लिहिण्याची गरज नाही परंतु जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही प्राइम इथे लिहू शकता इथे प्राईम दाखवतो कि प्राईम आहे तिथे मी इंटिग्रेट करत आहे आणि नॉन प्राईम तिथे वेरिएबल असतील तिथे मी फील्ड कॅल्क्युलेट करत आहे तर मी हे पुढे लिहू शकतो μ0 ओवर I ओवर 4π y प्राईम जो व्हेरी होतो मायनस इन्फिनिटी ते इन्फिनिटी dy प्राईम y क्रॉस x मला देईल z मायनस चिन्हा सोबत x y क्रॉस y मला देतो 0 भागिले x स्क्वेअर प्लस y प्राईम स्क्वेअर रेज टू 3 बाय 2 Bx04πI ∞dy zxx2y232 तर हे मला देईल मायनस μ0 I ओवर 4π z तुम्ही हे इंटिग्रेशन करू शकता अतिशय सोप्या पद्धतीने इथे ठेवायचे आहे y प्राईम बरोबर x टेनजेन्ट थिटा आणि तुम्हाला मिळेल उत्तर 2 ओवर x तर फायनल रिझल्ट असणार आहे मायनस μ0 I ओवर 2 π x z तर या पॉईंटवर फिल्ड जात आहे मायनस z डायरेक्शन मध्ये x क्रॉस y z पेपर च्या बाहेर येत आहे तर हा जात आहे पेपर मध्ये जर तुम्ही कॅल्क्युलेट केलात या पॉईंटवर तर हा बाहेर येत असेल हि इन्फिनिटली लॉन्ग वायर असल्यामुळे हा पॉईंट जिथे आहे हे तितकेसे महत्वाचे नाही तर सर्वत्र फिल्ड हे आत जात आहे बाहेर येत आहे या साईड वर आणि याचे मॅग्निट्युड आहे μ0 I ओवर 2π x Bx 02πxIz दुसरे एक्झाम्पल मध्ये मी घेणार आहे वायर चे रिंग करंट ची रिंग घेऊयात x y प्लेन मध्ये तर हा आहे x हे आहे y आणि मी कॅल्क्युलेट करत आहे फिल्ड एखाद्या z वर पॉईंट z उंचीवर याच्या आत करंट जात आहे Φ डायरेक्शन मध्ये हे Φ डायरेक्शन मध्ये असल्याकारणाने इथे सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट वापरणे सोपे जाईल आता पाहुयात कि आपण कॅल्क्युलेट करू शकतो का फिल्ड पॉईंट z वर लाईन एलिमेंट मुळे या इथे आहे लाईन एलिमेंट इथे तुम्ही पाहू शकता की dl क्रॉस r देतो अशा प्रकारचे फिल्ड मी हा पॉईंट येथे घेतो जो मला देईल फिल्ड या डायरेक्शन मध्ये आणि या पॉईंट वर करंट बाहेर पडत आहे हा मला देईल फिल्ड या डायरेक्शन मध्ये दोन अपोझिट एन्ड कॅन्सल करत राहतील हॉरिझाँटल कंपोनेंट आणि नेट फिल्ड असणार आहे वर्टीकल डायरेक्शन मध्ये z अक्सेस च्या दिशेने तर चला कॅलक्युलेट करूयात मी काय करतो तर मी कॅलक्युलेट करतो z कंपोनेंट आणि त्याला ऍड करतो हे डिस्टन्स r आहे करंट आहे I आणि हे डिस्टन्स असेल स्क्वेअर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस z स्क्वेअर हि उंची आहे z स्क्वेअर आणि हा अँगल आहे थिटा तसेच हा ऍंगल सुद्धा थिटा असेल तुम्ही पाहू शकता की B z कंपोनेंट चे होईल इंटिग्रेशन dl प्राईम करंट ची डायरेक्शन आणि वेक्टर r मायनस r प्राईम परपेंडीक्युलर आहेत तर हे असणार आहे ओवर r मायनस r प्राईम क्यूब r मायनस r प्राईम क्रॉस आणि मी मॅग्निट्युड घेत आहे व कोसाईन थिटा कंपोनेंट घेत आहे आता मी या सर्वांना एड करतो μ0 I ओवर 4π मी पुन्हा एकदा सांगतो कि मी घेत आहे फिल्ड या स्मॉल एलिमेंट्स मुळे आणि एड करत आहे मी फक्त z कंपोनेंट घेत आहे याला मी लिहू शकतो अशाप्रकारे μ0 I ओवर 4π इंटिग्रेशन हे डिस्टन्स आहे r मायनस r प्राईम क्यूब मोड्युलस r मायनस r प्राईम हे सुद्धा मोड्युलस आहे परंतु आपण ऑलरेडी म्हणालो होतो की हे मला देते dl प्राईम ओवर R स्क्वेअर प्लस z स्क्वेअर कारण एकत्रितपणे हे मला देते 1 ओवर मोड r मायनस r प्राईम स्क्वेअर कोसाईन थिटा असणार आहे R ओवर स्क्वेअर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस z स्क्वेअर तर हे मला देते μ0 I ओवर 4π गुणिले 2 π R गुणिले R ओवर R स्क्वेअर प्लस z स्क्वेअर रेज टू 3 बाय 2 जे असेल μ0 I ओवर 2 R स्क्वेअर ओवर R स्क्वेअर प्लस z स्क्वेअर रेज टू 3 बाय 2 आणि हे असेल z डायरेक्शन मध्ये वरील हाल्फ प्लेन आणि इथे सुद्धा सेम डायरेक्शन असेल तुम्ही हे सहजपणे पाहू शकता वेक्टर प्रॉडक्ट घेऊन RR2z2320I2R2R2z232 चला हे सोडवूयात सिलेंड्रिकल कॉर्डीनेट मध्ये सिलेंड्रिकल कॉर्डीनेट मध्ये एलिमेंट dl प्राईम असणार आहे R Φ लक्षात ठेवा तुमच्याकडे आहे B बरोबर μ0 I ओवर 4π इंटिग्रेशन dl प्राईम हे असणार आहे R dΦ प्राईम Φ डायरेक्शन मध्ये किंवा Φ प्राईम डायरेक्शन क्रॉस r मायनस r प्राईम हे असणार आहे z z डायरेक्शन मायनस R r डायरेक्शन भागिले z स्क्वेअर प्लस R स्क्वेअर रेज टू 3 बाय 2 जे असेल r मायनस r प्राईम क्यूब हे मला देईल μ0 I ओवर 4π इंटिग्रेशन R dΦ प्राईम ओवर z स्क्वेअर प्लस R स्क्वेअर रेज टू 3 बाय 2 इन साईड Φ प्राईम क्रॉस z Φ प्राईम क्रॉस z मला देईल r प्राईम युनिट वेक्टर मायनस Φ प्राईम क्रॉस r प्राईम Φ प्राईम क्रॉस r प्राईम पासून मला मिळेल मायनस z युनिट वेक्टर तर हे येईल प्लस z R हे आहे उत्तर आता इंटिग्रेशन r प्राईम dΦ प्राईम आहे 0 कारण r प्राईम वेक्टर मध्ये कोसाईन प्राईम आणि साईन Φ प्राईम आहे दुसरे इंटिग्रेशन तुम्हाला देतं 2 π आणि म्हणून शेवटचे उत्तर मिळते μ0 I ओवर 4π हि पहिली टर्म मी म्हणाल्याप्रमाणे तुम्हाला देईल 0 R गुणिले 2 π गुणिले R ओवर R स्क्वेअर प्लस z स्क्वेअर रेज टू 3 बाय 2 पूर्वीप्रमाणेच तर बायो सावर्ट्स लॉ Bio Savart's law चा वापर करून मॅग्नेटिक फिल्ड मिळवण्यासाठी आपण दोन एक्झामपल्स सोडवले जिथे आपण कॅलक्युलेट केले लॉन्ग वायर मुळे तसेच वायर च्या रिंग मुळे तयार होणारे फिल्ड लक्षात ठेवा हा फॉर्मुला व्हॅलिड आहे फक्त स्टेडी करंट साठी